सेल कल्चर वर आधारित व्याख्यान मालिकेमध्ये आपले स्वागत आहे मागील व्याख्यानाच्या शेवटी आपण माअयो ट्युब च्या फेनोटाइप बद्दल बोलत होतो जेव्हा आपण याविषयी बोलत होतो तेव्हा आपण बघितले कि हे एकाधिक नाभिक रेषेत संरेखित असतात आणि या ट्युब मध्ये आकुंचन पावण्याची अंतर्भूत क्षमता असते कधी कधी ते उस्फूर्तपणे आकुंचन पावतात तर कधी त्यांना न्यूरोनाल सिग्नल्स ची गरज असते परंतु उंदरांच्या संदर्भात हे माअयो ट्युब उत्स्फूर्तपणे आकुंचन पावतात जेव्हा स्नायू आकुंचन पावतात तेव्हा दोन गोष्टी घडतात अक्टिन मायोसिन चे तंतू एकमेकांवर सरकतात येथे उलट दिशेने आकुंचन घडते तुम्ही प्राणी जीवशास्त्राचे कुठलेही पुस्तक संदर्भ म्हणून वापरू शकता किंवा तुम्ही माझे या विषयावरील इतर व्याख्यान सुद्धा ऐकू शकता हे समजणे अगदी साधे आणि सरळ आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला कॅल्शियम स्पाईक ची गरज आहे मिलिऊ मध्ये कॅल्शियम स्पाईक येणे गरजेचे आहे जसे आपण मागील व्याख्यानांमध्ये बघितले हे सातव्या आठवड्यातील चौथे व्याख्यान आहे सरकणारे तंतू घसरताना तुम्ही बघू शकता आणि विशिष्ट वेळी तुम्हाला हे डॉट्स कॅल्शियम स्पाईक दाखवताना दिसेल अशाप्रकारे तेथे कॅल्शियम स्पाईक ची प्रक्रिया होईल हे क्षणिक स्पाइक आहेत जे निर्माण होतात आणि खाली गळून पडतात मग प्रश्न उद्भवतो की यांना कोण नियंत्रित करते हा एक जटील प्रश्न आहे क्षणिक स्पाइक ला ऑर्गेनेल नियंत्रित करतात जे माअयो ट्युब मध्ये उपस्थित असतात मी आता जरा गुंतागुंत वाढवितो आहे जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवावी 0251 संदर्भासाठी ही वेळ बघा ऑर्गेनेल जे माअयो ट्युब मध्ये उपस्थित असतात त्यांना सारकोप्लाज्मिक रेटिकुलम म्हणतात सारकोप्लाज्मिक रेटिकुलम हा एक स्पंज चा प्रकार आहे जर तुम्ही त्याला पिळण्याचा प्रयत्न कराल तर त्यातून कॅल्शियम बाहेर येईल आणि ते पुन्हा परत ओढून घेतल्या जाईल जसे काही ऑर्गेनेल बाहेर आले तो कॅल्शियम काढेल आणि ते पुन्हा परत ओढून घेईल यासाठी जी खिडकी असते ती कॅल्शियम स्पाइक निश्चित करते कॅल्शियम स्पाइक आणि सारकोप्लाज्मिक रेटिकुलम यांची चर्चा सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे कारण तुम्ही हे कल्चर डिश मध्ये राखून ठेवत असता जर तुम्ही हे करू शकले नाही तर तुम्ही योग्य प्रकारचे बनवू शकत नाही तसेच पूर्ण वाढ झालेली फिनोटाइपिक फेनोटाइप वैशिष्ट्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही सारकोप्लाज्मिक रेटिकुलम हा कॅल्शियम वितरक आहे परंतु तो प्रभावित होत असतो 2 प्रकारचे रिसेप्टर सक्रिय असतात जर सारकोप्लाज्मिक रेटिकुलम असेल तर नंतर ते दोन प्रकारच्या सेन्सरनि पृष्ठभागावर कार्यान्वित केले जाते ही कॅल्शियम सेन्सर असतात त्यांना वेगळे दाखविण्यासाठी मी दोन वेगळे रंग वापरत आहे लाल आणि हिरव्या रंगांनी रंगीत केलेले सेन्सर तुम्ही बघू शकता एकाला रायनोडिन रिसेप्टर आणि दुसऱ्याला डीएचपीआर रिसेप्टर संबोधतात हे कॅल्शियम चॅनेल्स आहेत डी म्हणजे डई एच म्हणजे हायड्रो पी म्हणजे पायराईडिन आणि आर म्हणजे रिसेप्टर्स सारकोप्लाज्मिक रेटिकुलम ला प्रामुख्याने दोन सेन्सर्स असतात आणि हे रायनोडिन च्या रूपात असतात यालाच संक्षिप्तपणे आर वाय आर संबोधतात आर वाय रायनोडाईन साठी दुसरा आर रिसेप्टर्ससाठी मग तुमच्याकडे डी एच पी आर डायहाइड्रोपायराडाइन रिसेप्टर्स आहेत हे रिसप्टर कॅल्शियम बाहेर सोडण्यासाठी आणि पुन्हा आत मध्ये ओढून घेण्यासाठी मदत करतात अशाप्रकारे कॅल्शियम डायनॅमिक काम करतात असा अणकुचीदार मी काढलेला आहे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे विट्रो प्रणाली विकसित करीत असता येथे नलिकांनी बनलेली माअयो ट्युब नलिका आहे ज्याची डिश मध्ये वाढ होत आहे सुरुवातीला आपण फेनोटाइप बद्दल बोललो तुम्ही खरच नशीबवान आहात कारण तुमच्याकडे माअयो ट्युब नी बनवलेली फेनोटाइप उपलब्ध आहे याचे पुढचे पाऊल म्हणजे कार्यक्षमता ते आकुंचन व्हायला पाहिजे एक तर उत्तेजना होऊन किंवा उत्तेजना न होता जर ते आकुंचन झाले तर दुसरी स्टेप आहे स्नायू विकसित होत असताना फक्त स्थूल आकृतिशास्त्र च नाही तर मायोसिन हेवी साखळी प्रथिने सुद्धा महत्वाची आहे तुम्ही स्मरण करू शकता जेव्हा तुम्हाला मी हे चित्र दाखविले होते मी मायोसिन ला निळ्या रंगाने दर्शविलेले होते मायोसिन जेव्हा माअयो ट्युब बनवितात तेव्हा ते आपले रुप बदलतात आकारिकीय किंवा अ आकारविषयक हे योग्य शब्द नाहीत ते एक उपप्रकार अभिव्यक्ति आहे तुम्ही जे नलिकेत बघता ते मायोसिनचे बरेच प्रौढ स्वरूप आहे मायोसिन सोबत तुलना केल्यास ते वैयक्तिक पेशींमध्ये उपस्थित असतात गर्भाच्या मायोसिन हेवी साखळी ते नवजात मायोसिन हेवी साखळी असे हे परिवर्तन असते एमएचसी म्हणजे मायओसिन हेवी चेन अशाप्रकारे परिवर्तन होत असते जर तुम्हाला खरच यशस्वी व्हायचे असेल किंवा तुम्हाला स्वतःला यशस्वी म्हणायचे असेल तर तुम्हाला येथपर्यंत पोहोचावे लागेल गर्भाच्या मायोसिन हेवी साखळी ते नवजात मायोसिन हेवी साखळी असे परिवर्तन करावे लागेल आणि हे सेल कल्चर डिश मध्ये घडवून आणावे लागेल जर असे होत नसेल तर आपण योग्य ठिकाणी पोहोचलेलो नाही असा अर्थ निघतो म्हणून हे तुम्हाला येथे प्रामुख्याने लक्षात घ्यावयाचे आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकुंचन यामध्ये तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सारकोप्लाज्मिक रेटिकुलम शोधावे लागेल आणि तुम्ही हे रायनोडिन रिसेप्टर तसेच बीएचपीआर रिसेप्टर्सनी सिद्ध करू शकता या प्रवासामध्ये या दोन गोष्टी खरंच कठीण आहे की पेशींनी आणि टिशूनी स्वतःला व्यक्त करायला हवे तसेच डीएचपीआर आणि आरवायआर प्रत्येकाच्या जवळ असणे आवश्यक आहे ते असे दिसेल की एकच आहे त्यांचे भाग दिसूनच पडणार नाही नाहीतर कॅल्शियम स्पायकिंग होणार नाही तर तुम्ही हे कसे कराल तुमच्याकडे डीएचपीआर त्या विरुद्ध आणि आरवायआर च्या विरुद्ध विशिष्ट अँटीबॉडी असणे गरजेचे आहे तुमच्याकडे विशिष्ट अँटीबॉडी असेल तर तुम्ही त्याला योग्य पद्धतीने लेबल करू शकता जेव्हा तुम्ही शरीरातील स्नायू कल्चर करीत असता तेव्हा हे सगळे घटक तुम्ही विचारात घ्यायला हवे तेव्हाच आपण त्याला निश्चितपणे एक प्रौढ टिशू म्हणू शकतो जर असे नसेल तर तुम्हाला पुन्हा एकदा मूलभूत गोष्टींचा अभ्यास करावा लागेल एक साधन म्हणून गर्भातील मायोसिन हेवी साखळी करिता अँटीबॉडी असणे गरजेचे आहे अगदी सुरुवातीच्या टप्प्यात गर्भातील मायोसिन हेवी साखळी असणे गरजेचे आहे नंतर नवजात मायोसिन हेवी साखळी करिता आवश्यक त्या अँटीबॉडी असणे गरजेचे आहे प्रौढ मायोसिन हेवी साखळी च्या कल्चरल साठी आवश्यक अँटीबॉडी असणे गरजेचे आहे डीएचपीआर आणि रायनोडिन रिसेप्टर्स च्या विरुद्ध अँटीबॉडी असणे गरजेचे आहे तुम्हाला शारीरिक आकुंचन दिसायला हवे इलेक्ट्रोफिजियोलॉजी तंत्राचा वापर करणे स्नायू पेशींद्वारे उत्पन्न केलेली कृती दिसायला हवी माअयो ट्युब द्वारे उत्पन्न केलेली कृती पुढे अत्यंत महत्त्वाचे आहे तुम्ही यशस्वीपणे कॉन्फोकल मायक्रोस्कोपी कॅल्शियम वेव्ह किंवा स्पिक बघण्यासाठी वापरायला हवा वेव्ह हा चुकीचा शब्द आहे येथे कॅल्शियम स्पिक योग्य शब्द आहे कारण बऱ्याच लोकांच्या मते स्पिक असा दिसतो काही वेळा अडथळा सुद्धा येऊ शकतो जेव्हा तुम्हाला कॅल्शिअम मोजायचे असते तेव्हा तुम्हाला विशिष्ट रंग लागतात जे कॅल्शियमला बांधून ठेवतात तुम्ही या गोष्टींची एक यादी बनवू शकता जर तुम्हाला निश्चितपणे विट्रो रचना मिळवायची असेल तर यासाठी तुम्हाला बरीच तयारी करावी लागते बराच अभ्यास करावा लागतो बरेच साहित्य अभ्यासावे लागते आणि माझे यश किंवा अपयश हे मी केलेल्या तयारीवर आणि अभ्यासावर अवलंबून असते मी या सगळ्या गोष्टींवर सखोल अभ्यास केलेला आहे आणि मी तुमच्या कडून सुद्धा या सगळ्या घटकांचा विचार करणे अपेक्षित करतो शारीरिक स्नायूंच्या परिभाषित प्रणाली बद्दल बोलताना सर्वप्रथम एक प्रभावी माध्यम आपल्याकडे असावे लागते आणि त्याही अगोदर तुम्ही कुठल्या गटातील टिशू गोळा करीत आहात ते आवश्यक आहे मी अगोदरच तुम्हाला वेगवेगळ्या वयातील फायदे आणि नुकसान याबद्दल सांगितलेले आहे म्हणून तुम्ही नवजात किंवा जन्मानंतरचे टिशू घेतले तर फायब्रोब्लास्ट त्यामध्ये भरपूर प्रमाणात असते तर ते तुमच्या स्नायूंच्या पेशींना मागे टाकतील कारण तुम्ही टिशू बाहेर ओढत असता म्हणून तुम्ही या भागातून घेतले किंवा या भागातून तरी त्यामध्ये फायब्रोब्लास्ट मोठ्या प्रमाणात असतात आणि हे फायब्रोब्लास्ट विभागतात आणि जर ते जलद गतीने विभागले गेले तर ते तुमच्या शरीरातील स्नायूंना मागे टाकतात म्हणून तुमच्याकडे विभागण्याची पद्धत असणे गरजेचे आहे ज्या माध्यमातून तुम्ही फायब्रोब्लास्ट विभागु शकता तुम्ही एकदा फायब्रोब्लास्ट विभागले तरी सुद्धा काही घाण शिल्लक राहू शकते आणि तुम्ही काहीही करू शकत नाही ऑंटीबोडी तरीही राहतील तुम्ही त्यांना विभागु शकत नाही स्नायू पेशी पासून फायब्रोब्लास्ट वेगळे करण्याची एक पद्धत म्हणजे तुम्ही तेथे टिशू ठेवा सिंगल सेल सस्पेन्शन द्वारे पेशी एका जागी जलद गतीने स्थिर होतात विशेष करून फायब्रोब्लास्ट स्थिरावतात जर तुम्हाला माहिती आहे की फायब्रोब्लास्ट स्थिरावतात तुम्ही सस्पेन्शन वापरून काढून घेऊ शकता आणि अशाप्रकारे जास्त स्नायू पेशी असतील तुम्ही जर साहित्य अभ्यासले तर तुम्हाला काही मार्ग माहिती होतील वयानुसार फायब्रोब्लास्ट घाण वाढत जाते तुम्ही जर इ18 घेत असाल तर कमीत कमी घाण असते परंतु त्याचेही काही फायदे आणि काही नुकसान आहे नुकसान म्हणजे वाढ ही फार हळू असते कारण फायब्रोब्लास्ट अनेक गुप्त घटकांना मदत करते ज्यांची शारीरिक स्नायूंना गरज असते परंतु जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकले तर तुम्हाला अतिशय चांगला फायदा होतो म्हणून तुम्हाला मूलभूत जीवशास्त्र माहिती असणे गरजेचे आहे अशाप्रकारे फायब्रोब्लास्ट घाण वयोगटवर आधारित असते तुम्ही एकदा योग्य वयोगटाची निवड केली की तुम्हाला योग्य माध्यम निवडावे लागते माध्यम कशासाठी कारण हा भाग विभागणी साठी महत्त्वाचा आहे तुम्हाला आठवत आहे मी तुम्हाला 22 फेजेस सांगितलेले होते पहिला टप्पा हा आहे दुसरा टप्पा विभाजित अधिक भिन्नता अधिक आणि केवळ भिन्नता आहे हे सगळे मापदंड तुम्हाला विचारात घ्यावे लागतील